तर आपण पाहिले की मुख्यत दोन गोष्टी एक म्हणजे आपण मूलत d dt म्हटले आहे जे अप्रत्यक्षपणे d dt dN dt देखील आहे जिथे ϕ फ्लक्स लिंकेज आहे तो प्रत्यक्षात e आहे जर आपण केवळ प्रेरित EMF पहात आहोत जे तेथे इंडक्टन्समध्ये आहे म्हणून मी हेच लिहू शकतो d dt dN dt e L di dt जर मी असे गृहित धरले आहे की इंडक्टन्स स्थिर आहे जर इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीममध्ये हालचाल नसेल आपण आधी काय विचार केला तर आपण मुळात काही प्रमाणात अशी प्रणाली मानली आपण कोरकडे पाहिले होते जे प्रत्यक्षात C आकाराचे आहे आणि आपण आणखी एक कदाचित रॉड प्रकारची रचना घेतली जी या विद्युत् चुंबकाद्वारे आकर्षित होईल जर याद्वारे पुरेसे करंट चालू असेल तर तर समजू की माझ्याकडे एक कॉइल आहे आणि जर माझ्याकडे यामधून पुरेसे प्रवाह चालू असेल मग मी तयार केलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती पुरेशी मजबूत असणार आहे आणि स्प्रिंगमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध जाईल माझ्याकडे येथे असू शकतात तर मी एक स्प्रिंग दाखवत आहे जो तुमच्या फ्रेमला जोडलेला आहे तर हा स्प्रिंग आहे म्हणून आपण म्हणालो की जेव्हा कोणतीही हालचाल नसते तेव्हा मी पुरवित असलेली संपूर्ण विद्युत उर्जा ज्याला मी प्रत्यक्षात ∫eidt म्हणू शकतो मी याला म्हणू शकतो ei ही पॉवर आहे म्हणून मी ते dt वर समाकलित केल्यास किंवा जे काही माझ्याकडे आहे त्या कालावधीनंतर मग मी याला विद्युत उर्जा इनपुट असे म्हणू शकतो eidt dWe id विद्युत ऊर्जा इनपुट तर हे विद्युत उर्जेचे इनपुट आहे तर यांत्रिक हालचाली न केल्यास हे चुंबकीय क्षेत्र उर्जा वाढविण्याच्या दिशेने जाईल तर मी सामान्य परिस्थितीत सामान्यपणे dWe dWf dWm असे सांगत आहे जेथे ही यांत्रिक ऊर्जा आहे ही चुंबकीय क्षेत्र ऊर्जा आहे आणि ही विद्युत ऊर्जा आहे तर आपण इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी रूपांतरण प्रणालीकडे पहात आहोत जिथे इलेक्ट्रिकल ते मेकॅनिकल एनर्जी रूपांतरण चालू आहे जे या विशिष्ट प्रकरणात मोटर किंवा अॅक्ट्युएटरसारखे आहे तर जर मी हालचाल करणार नाही तर हालचाल नसल्यास हे शून्याच्या बरोबर होईल तर माझ्याकडे dWe dWf असेल आणि हे आपण eidt लिहिण्याऐवजी लिहिले आहे मी id सारखेच लिहू शकतो dλdt असल्यामुळे मी त्यास e म्हणू शकतो ज्यामुळे मी म्हणू शकतो की edt बरोबर dλ आहे म्हणून मी हे असे लिहित आहे म्हणून आपण म्हणालो dWf id हालचाली अनुपस्थित असल्यास फील्ड ऊर्जा म्हणून आपण याला फील्ड एनर्जी म्हणतो मी शेवटच्या वर्गात काय केले ते आठवत आहे आणि आपण म्हणालो की जर आपण प्रत्यक्षात i आणि λ दरम्यान आलेख बनवत असाल तर आपण बहु रेखीय वैशिष्ट्यांसह असे प्लॉट बनवणार आहोत जर मी असे म्हणालो की तेथे एक लोखंडी कोअर आहे जो i आणि λ किंवा Nϕ मधील नात्यामध्ये समानता आणण्यास योगदान देत आहे तर मी या भागास उर्जा किंवा क्षेत्र ऊर्जा असे संबोधत आहे जे Wf आहे आणि मी या भागास सह ऊर्जा किंवा Wf' म्हणतो तर मी असे म्हणू शकते की भागाच्या दिलेल्या स्थानासाठी Wf id माझ्याकडे कोणतीही हालचाल नसल्यास ती एका स्थानावर आहे मग मी एखाद्या विशिष्ट x मूल्यावर म्हणेन की Wf id आणि Wf' id आणि उर्जेमध्ये कमीतकमी एक प्रकारचे शारीरिक अर्थ असते तर सह उर्जेमध्ये कोणतेही स्पष्ट शारीरिक अर्थ नसते म्हणून मी असे म्हणू शकतो की ही रेषात्मक प्रणाली आहे ज्यामध्ये i आणि λ दरम्यान रेषात्मक वैशिष्ट्ये आहेत मी आयताकृती थेट λi चे प्रतिनिधित्व करते जे काही आहे तर या प्रकरणात ही विशिष्ट ओळ आयताखालील या भागाला अचूकपणे दोन भागांमध्ये विभागते तर एकमेकांशी बरोबरी करण्यासाठी माझ्याकडे ऊर्जा आणि सह ऊर्जा असेल म्हणून जेव्हा जेव्हा मी रेषीय मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्यांचा विचार करतो तेव्हा मी Wf Wf' घेईन तर केवळ रेखीय प्रणालीमध्ये हे सत्य होणार आहे म्हणून मी रेखीय प्रणालीमध्ये म्हणू शकतो की मी Wf Wf' घेणार आहे यानंतर आपण सोडलेल्या त्या छोट्या हालचालीचा विचार करू लागलो जेथे आपण शेवटच्या वर्गात थांबलो तर आपण पुन्हा विचार करूया त्या सिस्टमकडे पाहू तर हे खरोखर लोखंडी कोअर आहे आणि यामधून करंट चालू आहे तर करंट i आहे विद्यार्थीः इथे रेखीय प्रणाली म्हणजे काय रोफेसरः रेखीय व्यवस्था अशी आहे जिथे कोणतेही संतृप्ति नाही हे अद्याप मॅग्निटायझेशन वैशिष्ट्यपूर्ण च्या रेषेच्या भागात आहे मी i विरूद्ध ϕ किंवा λ विरुद्ध i वर नजर टाकल्यास मी त्यांच्यात फक्त एक रेषात्मक संबंध ठेवणार आहे हे खरे असेल निम्न मूल्यांसाठी i पुरवले असेल हिस्टरेसिसकडे दुर्लक्ष करा आपण हिस्टरेसिसचा विचार केल्यास ते रेषीय नाही मला आशा आहे की आपणास हे समजले आहे कारण हिस्टेरिसिस नेहमीच मोठ्या प्रमाणात फ्लक्स घनतेच्या काही प्रमाणात चर्चा करेल म्हणून जर रीमेनंन्ट फ्लक्स असेल तर रेषात्मकता गमावली जाईल i शून्य आहे तेव्हा फ्लक्स शून्य होणार नाही एक रीमेनंन्ट प्रवाह असेल तर म्हणून हे नक्की एक रेषेखालील नाते आहे असे मी म्हणू शकत नाही यानंतर एकदा संपृक्तता कमी होते जेव्हा आपण म्हणता की i मूल्य खूप मोठे आहे त्या क्षणी पुन्हा ते नॉनलिनीअर आहे आपण याबद्दल बोलत असताना आपण नक्कीच हिस्टेरिसिसकडे दुर्लक्ष करीत आहोत तर जर मी यासारखी प्रणाली पहात आहे आणि मी असे म्हणतो की स्प्रिंगद्वारे फ्रेमशी जोडलेला हा चालणारा भाग म्हणतो आणि समजू या क्षणी माझ्याकडे कदाचित x1 चे अंतर आहे ऐवजी मी हवेच्या अंतराच्या लांबीला x1 असे म्हणतो आहे आणि आपण असे म्हणू या की मी यामधून पुरेशा मोठ्या प्रवाहाकडे जात आहे ज्यामुळे तयार केलेले चुंबकीय क्षेत्र त्या भागाला आपल्याकडे खेचण्यासाठी पुरेसे मजबूत आहे त्या कारणास्तव आता अंतर x1 च्या मूळ मूल्यापासून ते कमी मूल्यापर्यंत कमी झाले आहे जे x2 आहे तर हालचाल अशा मार्गाने घेतली आहे की x1 पासून अंतर किंवा हवेचे अंतर कमी होते x2 पर्यंत तर जर मी या दोन मुद्द्यांशी संबंधित दोन मॅग्निटायझेशन वक्र काढण्याचा प्रयत्न केला तर हे i आहे आणि हे λ मानू म्हणून x1 साठी जर मी यासारखे मॅग्नेटायझेशन वैशिष्ट्य रेखाटले तर x2 हवेतील अंतर कमी असल्याचे समजून मी आशेने थोडी जास्त फ्लक्स किंवा फ्लक्स घनता तयार केली पाहिजे कारण मी मूलत अंतर कमी होत आहे हे पाहत आहे हवेचे अंतर कमी होत आहे रिलक्टन्स कमी होत आहे ज्यामुळे मला फ्लक्स थोडासा वाढवला पाहिजे हे x x1 शी संबंधित आहे तर हे x x2 शी संबंधित आहे आणि मी असे समजू शकते की हालचाल अगदी हळू चालली आहे किती हळूहळू तपशीलवार बाब आहे हे अगदी स्पष्टपणे दिसते परंतु असे म्हणूया की या सर्किटसाठी माझ्याकडे विद्युतीय वेळ स्थिर आहे जो L R आहे काही L R आहे म्हणून जर मी हळूहळू हालचाल करण्यास परवानगी देत असेल तर प्रत्येक वेळी प्रत्येक करंट स्थिती स्थिर स्थितीत पोहोचू शकते आणि सर्किटचा प्रतिकार हा स्थिर आहे हे लक्षात घेतल्यास विद्युत् प्रवाह स्थिर म्हणून राहू शकतो माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी पुरेसा वेळ देत आहे जेणेकरून करंट जवळजवळ स्थिर मूल्यावर टिकून राहू शकेल स्थिर मूल्य काहीही असो म्हणजेच सर्किटची वेळ हालचालीसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खूपच कमी असेल मी हेच गृहित धरत आहे तर जेथे मी हालचाल कमी आहे ते प्रकरण विचारात घेते याचा अर्थ हालचालीसाठी घेतलेला वेळ विद्युत टाइम स्थिरपेक्षा जास्त किंवा जास्त आहे जेणेकरून मला सध्या करंटमध्ये फारसा फरक दिसला नाही तर अशा प्रकारे पुढे येत असलेल्या एका विशिष्ट करंट मूल्यांकडे मी पाहत आहे कदाचित या विशिष्ट प्रकरणात फक्त करंटला स्थिरतेच्या बरोबरीने घेत आहे जर ते पर्यायी चालू सर्किट असेल तर मला सतत स्थिर राहण्यासाठी irms पहावे लागतील अर्थात वैकल्पिक चालू सर्किटमध्ये आपणास करंट स्थिर असणे अपेक्षित नसते झटपट ते झटपट तर मी पाहत आहे की RMS चा मूल्य करंट स्थिर आहे तर या परिस्थितीत माझ्याकडे दोन भिन्न मूल्ये असतील λ च्या कदाचित λ ही मूल्य आहे जी एक λ अंतिम आहे ज्याला मी λ2 म्हणू शकतो आणि मी दुसर्या लॅम्ब्डा व्हॅल्यूबद्दल बोलू जे येथे कोठे तरी आहे जे प्रत्यक्षात λ1 आहे मी हे बिंदू लिहीत आहे किंवा या बिंदूंना O असे नाव देईल हे P आहे हे Q आहे हे R आहे आणि हे S आहे तर मी फक्त या बिंदूंची नावे देत आहे आता प्रत्यक्षात माझ्याकडे संपूर्ण सिस्टममध्ये इनपुट आहे ते म्हणजे विद्युत उर्जा इनपुट म्हणजे मी विद्युत ऊर्जा इनपुट म्हणून दिले आहे संपूर्ण सिस्टमचे इनपुट आपण त्या आधी eidt म्हटल्याप्रमाणे होईल हे विद्युत उर्जा इनपुट आहे आणि शेवटी आपण म्हटले आहे की dλ तर मला हे λ1 ते λ2 idλ प्रमाणे सिस्टममध्ये जाणारे इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट म्हणून समाकलित करावे लागेल कृपया लक्षात ठेवा समान idλ क्षेत्रीय उर्जा असल्याचे घडले आहे हालचाली नसल्यास आता तेथे हालचाल आहे म्हणून मी आता विद्युत् उर्जा इनपुट प्रमाणेच तेच लिहित आहे मी या विशिष्ट आयत अंतर्गत क्षेत्र म्हणून निर्दिष्ट करू शकते कारण मला हे प्रत्यक्षात λ2 - λ1 म्हणून करंट जे काही आहे त्यांचा गुणाकार केला आहे किंवा मी आयताचे क्षेत्र म्हणतो जे प्रत्यक्षात PQRS किंवा PQSR आहे पूर्ण झालेल्या हालचालींच्या या विशिष्ट कालावधीत विद्युत क्षेत्र इनपुटचे प्रतिनिधित्व करणारे ते क्षेत्र आहे आपण मूलत केवळ सीमा वक्र लिहित आहोत आपण वक्र दरम्यान लिहित नाही OP शी संबंधित वक्र जे प्रारंभिक स्थितीचे प्रतिनिधित्व करते आणि जे काही OQ आहे ते अंतिम स्थितीचे प्रतिनिधित्व करते तर हालचाल x1 वरून x2 पर्यंत झाली तर फ्लक्स जोड λ1 वरून λ2 पर्यंत बदलला तर आपण दोन शेवटच्या बिंदूंकडे पहात आहोत आणि मग किती मेकॅनिकल काम झाले आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत म्हणून आपण प्रारंभिक स्थिती आणि अंतिम स्थिती पाहिल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत आहोत शेवटच्या वर्गात आपण पाहिले dWe dWf dWm क्षेत्रातील उर्जेमध्ये किती बदल झाले आहेत विद्युत उर्जेमध्ये किती बदल झाले आहेत किंवा विद्युत उर्जेचे इनपुट किती आहे आणि यांत्रिक उर्जेचे योगदान किती आहे हे आपण पाहणार आहोत तर आपण या समीकरणातील प्रत्येक वस्तूंकडे पहात आहोत तर आपण त्या छटा दाखविलेल्या भागाचे क्षेत्रफळ म्हणून मिळविलेले विद्युत ऊर्जा इनपुट eidt शी संबंधित असलेल्या छायांकित भागाचे क्षेत्रफळ जे आहे ते विद्युत उर्जा इनपुट आहे क्षेत्रातील उर्जेमध्ये काही बदल झाले आहेत का ते पाहण्याचा प्रयत्न करूया आपण सांगितले की दिलेल्या परिस्थितीत फील्ड एनर्जी ही id आहे असे आपण म्हणालो तर जर मी प्रत्यक्षात क्षेत्र उर्जा पाहण्याचा प्रयत्न केला तर प्रथम बाबतीत माझ्याकडे हे संपूर्ण क्षेत्र idλ आहे मी idλ आहे जे पहिल्या अटीशी संबंधित आहे जिथे मी हलविणारा भाग x1 च्या अंतरावर आहे म्हणून मी त्यास अनुरूप म्हणावे किंवा मी असे म्हणू शकतो की प्रारंभिक फील्ड एनर्जी ही वास्तविक OPR आहे हे क्षेत्र आहे कृपया हे लक्षात घ्या की हे OPR आहे हे संपूर्ण क्षेत्र x1 आणि लॅम्बडा अक्षसह संबंधित मॅग्निटायझेशन वैशिष्ट्यांद्वारे बंद केलेले आहे जरी मी अंतिम क्षेत्र उर्जा काय आहे हे पाहिले तर ते खरोखर OQS होईल हे क्षेत्र जे अंतिम क्षेत्र ऊर्जेचे प्रतिनिधित्व करीत आहे तर जर मला क्षेत्राच्या उर्जेमध्ये फरक पडायचा असेल तर त्या बाबतीत मला अंतिम फील्ड उर्जा जेणेकरून वजा करावे लागेल तर मी म्हणू शकतो की dWf हे जे काही क्षेत्र आहे ते OQS वजा OPR असेल तर या दोन क्षेत्रामध्ये जे काही फरक आहे ते क्षेत्रातील उर्जेमध्ये माझा फरक असेल तर मी येथून हे सांगू शकतो की हे प्रत्यक्षात PQRS चे क्षेत्र आहे यास OQS वजा OPR प्लस dWm चे क्षेत्र आहे जे यांत्रिक ऊर्जा आहे म्हणून मी शेवटी यांत्रिक ऊर्जा लिहू शकले पाहिजे तर या समीकरणातून मी dWm क्षेत्र PQRS क्षेत्र OPR लिहिण्यास सक्षम असावे कारण जेव्हा हे वजा मी दुसऱ्या बाजूने घेतो ते अधिक होते तर हा संपूर्ण परिसर आहे तुला माझा मुद्दा समजत आहे का हे संपूर्ण क्षेत्र प्रत्यक्षात आहे क्षेत्र OPQRS क्षेत्र OPR क्षेत्र OQS याचा अर्थ असा आहे तर जर मी संपूर्ण क्षेत्राकडे पाहिले तर मला हे संपूर्ण क्षेत्र मिळणार आहे कारण या क्षेत्राच्या एकूण भागाच्या जोडीचा भाग या दोन क्षेत्राद्वारे जोडला जाईल फक्त त्या भागाद्वारे ज्या क्षेत्राचे क्षेत्र घेतले आहे त्यापैकी उणे असं असलं तरी मी हे भाग सांगू शकतो मुळात हा भाग मला वजा करायचा आहे म्हणजे मला फक्त क्षेत्र OPQ मिळणार आहे तर हे क्षेत्र OPQ आहे कदाचित पुढच्या गोष्टीत आकृती पुन्हा रेखाटण्याचा मी प्रयत्न करेन आपण हे केले की प्रथम एक वक्र दाखवत आपण हे केले आहे आणि आपण हे दाखवले की i एकसारखेच आहे i आणि आपण हे दाखवून दिले की हे आयताकृती क्षेत्र हे क्षेत्र मला विद्युत ऊर्जा जे काही देते ते देते आणि या विशिष्ट क्षेत्रामध्ये जे काही आम्हाला मिळाले आहे ते मला त्या क्षेत्राची विद्युत् उर्जा आहे जे विद्यमान आहे म्हणून मी त्या दोन जोडल्या आहेत परंतु सध्याची क्षेत्रीय उर्जा केवळ हे क्षेत्र आहे मी क्षेत्र म्हणून याबद्दल बोलत असल्यास तर हे विशिष्ट क्षेत्र जे दोन वक्रांनी वेढलेले आहे जर मी याला OPQ म्हणू शकतो सिस्टमद्वारे आउटपुट केलेल्या यांत्रिक उर्जाचे माझे वास्तविक मूल्य जे आहे ते हे मूलत प्रतिनिधित्व करीत आहे तर यांत्रिक ऊर्जा उत्पादन जे सिस्टममधून बाहेर आले आहे मग या क्षेत्राशी संबंधित x1 ते x2 पर्यंत हालचाल झाली आहे आता हे क्षेत्र खरोखर काय आहे ते तपासून पाहावे लागेल आपण म्हटलं की हा भाग Wf आहे हा संपूर्ण भाग Wf आहे तर हे Wf'आहे आपण यापूर्वी असे म्हटले आहे तर वक्र P मध्ये असताना किंवा ऑपरेटिंग पॉईंट P मध्ये असताना मूळचे Wf काय होते ते पाहिले तर हे सर्व Wf होते आणि हे सर्व Wf' आहे आता जर मी या वक्र WF वरील फक्त हा भाग पाहत असेल तर त्या खाली Wf 'आहे तर यामुळे मूलभूत सह उर्जेची वाढ होते जरी सह उर्जेला कोणतेही भौतिक महत्त्व नसले तरीही सिस्टम x1 वरून x2 वर हलली छायांकित क्षेत्राद्वारे प्रतिनिधित्व केलेल्या Wf'या सह उर्जामध्ये जे काही वाढले ते होते तर छायांकित क्षेत्र सिस्टमच्या सह उर्जेमध्ये वाढीचे प्रतिनिधित्व करते तर मी असे म्हणू शकतो की हे dWf' आहे दोघे मिळून प्रत्यक्षात मला विद्युत उर्जा इनपुट मिळतो मी एवढेच सांगत आहे तर माझे विद्युत ऊर्जा इनपुट हे दोन कामांकडे जाईल त्याऐवजी मी तीन कार्ये म्हणायला हवी एक म्हणजे प्रतिकार तोटा नक्कीच प्रतिकार तोटा होईल मला हे आवडेल की नाही ते करत असलेले दुसरे कार्य म्हणजे क्षेत्रातील ऊर्जा वाढवणे त्याशिवाय जे काही शिल्लक आहे ते यांत्रिक ऊर्जा रूपांतरणाच्या दिशेने जाईल विद्यार्थीः केस अ आणि केस बी साठी हे विद्युत उर्जा इनपुट समान आहे का प्रोफेसर तेच इनपुट आहे की नाही हे आपल्याला माहित नाही ते एक मोठे प्रश्नचिन्ह आहे आपण प्रत्यक्षात विचार केल्यामुळे लॅम्बडा शून्यापासून विशिष्ट लॅम्बडा मूल्यात बदलत आहे आणि आपण संपूर्ण गोष्ट समाकलित केली आणि आपण त्या वक्र खाली क्षेत्र सांगितले लॅंबडा अक्ष आणि या दरम्यान आपणास आपली फील्ड उर्जा माहित आहे परंतु आता आपल्याला हे माहित नाही की विद्युत इनपुट किती आहे आपण असे म्हणत आहोत की हे काही विद्युत उर्जा आहे आपण काहीही प्रमाणित केलेले नाही आपण साधारणपणे λ1 ते λ2 पर्यंत म्हटले आहे की फ्लक्स लिंकेज बदलले आहेत मागील प्रकरणात आणि या प्रकरणात प्रमाण समान आहे की नाही हे आपल्याला माहित नाही मागील बाबतीत आपण विचार केला की कोणतीही हालचाल नव्हती आपण केवळ एका विशिष्ट मॅग्निटायझेशन वैशिष्ट्यांचा विचार केला जेथे या विशिष्ट बाबतीत आपण दोन मॅग्निटायझेशन वैशिष्ट्यांचा विचार केला आहे लांबीचे एक x1 आणि दुसरे एक एअर अंतर लांबी x2 च्या आणि आपण मानले की x2 हा लहान आहे हेच कारण आहे की आम्ही पूर्वीच्या वक्रतेपेक्षा हा वक्र वर मानला असे मानू की रिलक्टंन्स कमी आहेत कारण फ्लक्स मोठे असावे तर हे मूलत मला सांगते मला आशा आहे की आपल्या प्रश्नाचे पूर्णपणे नसल्यास काही प्रमाणात स्पष्टीकरण दिलेले आहे आपण अगदी स्पष्टपणे उर्जा संवर्धनाच्या तत्त्वाचे उल्लंघन करीत नाही शेवटच्या बाबतीत आपण कोणत्याही हालचालींचा विचार केला नाही तर यांत्रिक ऊर्जा शून्य होती या प्रकरणात यांत्रिक ऊर्जा शून्य नसलेली मात्रा आहे आणि आपण त्याचे प्रमाणित करण्याचा प्रयत्न करीत आहोत मोजमाप प्रक्रियेत आपण आमच्या व्याख्येनुसार वेगवेगळे क्षेत्र पाहिले आणि मग आपण शेवटी आलो आहोत की आपल्यात सह ऊर्जेमध्ये फरक येत आहे किंवा सह उर्जेमध्ये वाढ करणे हे मेकॅनिकल कार्याच्या समान आहे जर आपण हे हळू करत आहोत तर स्वयंचलितपणे प्रवाह सतत RMS मूल्याप्रमाणे राहील आपण काही प्रतिरोध किंवा काहीतरी बदलत नाही तोपर्यंत करंट खरोखर आपल्याद्वारे पूर्णपणे नियंत्रित केले जात नाही आपण सध्या सांगत आहोत की प्रतिरोध स्थिर आहे इंडक्टन्स स्पष्टपणे बदलत आहे प्रत्येक प्रेरणेच्या बदलांसाठी तेथे एक क्षणिक असेल यात काही शंका नाही परंतु आपण हे इतके हळू करत आहोत की ट्रान्सजिन्ट इतके दृश्यमान नाहीत कारण रेट हालचाल जे काही असते त्या तुलनेत वेळ स्थिर राहणे खरोखर खूपच लहान होते आपण व्होल्टेज स्थिर ठेवत आहात आपले विद्यमान अस्तित्व स्थिर आहे कारण आपण त्यास प्रत्येक ठिकाणी स्थिर स्थितीत पोहोचण्याची परवानगी देत आहात रिलक्टंन्स बदलत आहे इंडक्टन्स बदलत आहे परंतु क्षणिकदृष्ट्या ते बदलेल आपण प्रत्येक बिंदूवर चालू स्थिर स्थितीत जाण्याची परवानगी देत आहात म्हणूनच आपण सुरवातीलाच म्हटले आहे जर आपण हळू हालचालीचा विचार करीत असाल तर सामान्यत मेकॅनिकल टाइम स्थिरता विद्युत टाइम स्थिरपेक्षा बर्याच जास्त असते आपण कोणत्याही मार्गाने विचार करू शकता येथे जरी आपण AC करंटचा विचार केला तर आपण RMS मूल्य पहात आहोत जर आपण DC करंटचा प्रत्यक्षात विचार केला तर आपल्याला त्या वेळेचा पुन्हा विचार करावा लागेल तर मी एक करंट पास करत आहे हे VR च्या व्हॅल्यू पर्यंत पोचते आपण ज्या हालचाली करीत आहात त्याक्षणी आपण हालचाली करण्याचा प्रयत्न करीत आहात त्या क्षणी आपण सध्याच्या त्वरित भिन्नतेस जात आहात परंतु आपण त्यास पुन्हा पुन्हा स्थायिक होऊ देता मी म्हणेन की या प्रकरणात AC करंट पाहणे अधिक चांगले आहे कारण आपण प्रेरित EMF dλdt इत्यादीकडे पहात आहोत AC स्थिर स्थितीत पोहोचू शकते जेव्हा आपण RjωL प्रतिबाधाचा विचार करता तेव्हा आपण AC स्थिर स्थितीला स्थिर स्टेट म्हणता आपण अन्यथा ωL बद्दल बोलू शकत नाही कृपया आपण काढलेल्या फासर आकृत्या किंवा स्थिर स्थितीसाठी कृपया समजून घ्या ते स्थिर स्टेट आहेत आपल्याला अद्याप संशय असल्यास कृपया हे आपल्या डोक्यात ठेवा की आपण jωL किंवा 1 jωC म्हणून निषिद्ध म्हणून बोलत आहोत या सर्व गोष्टी स्थिर स्थितीत आहेत जेव्हा आपण क्षणिक बद्दल बोलता तेव्हा ते RiLdidt जेव्हा आपण ते लिहिता तेव्हा ते क्षणिक असते स्थिर स्थितीत वर्तमान बदलू नये ही आपली धारणा आहे ते स्थिर स्टेट नाही जर या कालचक्राच्या सुरूवातीस प्रारंभिक मूल्य आणि या कालचक्राच्या शेवटी असलेले अंतिम मूल्य समान असेल आपण त्यास स्थिर स्टेट म्हणून संबोधता स्थिर स्थितीचा अर्थ असा नाही की हे स्थिर नाही म्हणजे ते स्थिर असावे नाही आपल्याकडे सोपी हार्मोनिक कंपाईलेशन्स आहेत आपण स्थिर स्टेट असल्याचे म्हणत नाही हे दोलन आहे अर्थातच हे दोलन आहे पण हे स्थिर स्थिती आहे कृपया समजून घ्या जर माझ्याकडे LC दोलन असेल तर मी स्थिर स्थितीत पोहोचू असे सांगेन जोपर्यंत या कालचक्राच्या सुरूवातीस आणि कालचक्राच्या शेवटी मूल्ये समान असतात हे स्पष्ट आहे का माझ्याकडे सतत मूल्य नसण्यासारखे काहीही नसल्यास साइनसॉइडल उत्तेजन RMS मूल्ये स्थिर आहेत होय ठीक आहे एकदा ते स्थिर स्थितीत पोहोचते मूलत आपल्याकडे प्रवाह येत आहे रिलक्टंन्स बदलत आहे देखील बदलत आहे तर MMF स्थिर म्हणून राहू शकेल तुम्ही त्या दिशेने पहाल फ्लक्स बदलत आहे तो λ1 वरून λ2 वर गेला आहे कृपया लक्षात घ्या तर मला आशा आहे की जर तुम्ही कृपया पी सेन यांच्या किंवा इतर कोणत्याही मशीन्स बुकद्वारे इलेक्ट्रोमेकॅनिकल ऊर्जा रूपांतरण तत्त्वानुसार वाचले तर ते प्रकरणांचे स्पष्टीकरण देईल तर मी या विशिष्ट प्रकरणात dWf ' dWm असे म्हणेन आता मी dWf ' dWm Fdx असे लिहू शकतो जेथे dx x2 x1 किंवा x1 x2 जे काही फरक आहे तर यामधून मी सतत F Wfix∂x । i constant लिहिण्यास सक्षम असावे मी आंशिक व्युत्पन्न लिहित आहे कारण Wf प्रत्यक्षात Wf' आहे हे ऐवजी मी तसेच x या दोहोंचे कार्य आहे मी स्पष्टपणे मी Wf' माझ्या तसेच x चे कार्य म्हणून लिहू शकतो पण i या स्थितीत कायम राहील म्हणजे धीमे हालचाली वेगवान स्पष्टपणे आणखी एक बाब आहे जेव्हा मी म्हणतो की हळू हालचाल तेथे वेगवान हालचालींसह काही अन्य प्रकरण असावे तर कदाचित मी त्या प्रकरणात देखील विचार करीन अतिशय वेगवान हालचाल जी केस 2 आहे पुन्हा मी याची तुलना वेळेच्या निर्यातीच्या बाबतीत करेन विद्युतीय वेळ स्थिरता तुलनात्मक किंवा अगदी अवास्तव प्रकारची आहे ही हालचाल ज्या पद्धतीने चालली आहे त्यापेक्षा जास्त असू शकते कारण यांत्रिक प्रणाली सामान्यत खूपच धीम्या असतात तर विद्युत यंत्रणेच्या वेळेचे प्रमाण सामान्यत बरेच लहान असते पण आपण बहुधा अशी एक प्रणाली घेऊ जिथं हे एक लहान मशीन आहे खूप लहान लघुचित्रित मशीन कदाचित अंतर्गत क्षेत्र आणि इतर गोष्टी खरोखरच लहान असतील ज्यामुळे हालचाली खरोखर वेगवान होत आहेत जर हालचाल खरोखर वेगवान चालत असेल तर मी असे मानू शकत नाही की i सतत काम करत आहे आता चंचल चित्रात नक्कीच येईल तर मी पुन्हा बघत आहे दोन आलेख सांगू एक असा असू शकतो आणि दुसरा कदाचित यासारखे मी फक्त दोन आलेख घेत आहे पुन्हा मी असे म्हणावे की त्यातील एक x1 वर आहे तर दुसरा x2 वर आहे आणि समजा मी सुरुवातीला येथून कुठेतरी ऑपरेटिंग पॉईंटवर आहे आणि i हा स्थिर नाही तर मी प्रत्यक्षात त्याऐवजी स्थिर प्रवाह म्हणून जात आहे कृपया समजून घ्या की सामान्यत कारण i आहे आणि परिणाम λ आहे कारण i आहे आणि परिणाम प्रवाह आहे आणि प्रवाहात करंटमध्ये बदल दर्शविण्यासाठी थोडा वेळ लागतो जर करंटमध्ये बदल झाला असेल तर प्रवाहातील बदल दर्शविण्यापूर्वी आपण थोडासा अंतर मागे घ्याल म्हणूनच आपण याला हिस्टरेसिस म्हणतो हिस्टेरिसिस म्हणजे फ्लक्स बदलामागे मागे पडणे म्हणजे प्रवाहाच्या मागे नेहमीच मागे राहते तर याला थोडा वेळ लागेल परंतु मी हे आंदोलन इतक्या वेगाने करीत आहे की फ्लक्स लिंकेजला बदलण्याची संधीदेखील दिली जात नाही फ्लक्स लिंकेज जवळजवळ स्थिर म्हणून स्थिर आहे माझ्याकडे फ्लक्स लिंकेजमध्ये अजिबात बदल होणार नाही आपण असे म्हणूया की मी मनमानीपणे काही कार्यकारी बिंदू घेत आहे आणि मी हे दर्शवित आहे की फ्लक्स मूलतः शिल्लक आहे किंवा फ्लक्स लिंकेज स्थिर म्हणून उर्वरित आहे जरी वर्तमानातील मूलतः i1 होता आणि आता तो i2 आहे पासून वर्तमान स्पष्टपणे बदलत आहे सद्यस्थितीत दोन भिन्न मुद्दे आहेत तर करंट बदलला आहे याचा अर्थ असा की एका विशिष्ट अर्थाने इंडक्टन्समधील फरक या विशिष्ट प्रकरणात प्रकट होतो कारण ज्यामुळे दोन प्रकरणांमध्ये प्रवाह भिन्न असतात ते एकसारखे नसतात आपण चालू स्थितीत स्थिर स्थितीत पोहोचण्याची परवानगी देत नाही आपण हे इतक्या वेगाने करीत आहात की मूलभूतपणे काहीही करण्यास सक्षम नसल्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या स्थितीत होणारा बदल आपल्याला माहित आहे की फ्लक्स लिंकेज खरोखरच अनुसरण करण्यास सक्षम नाही विद्यार्थीः जेव्हा फ्लक्स लिंकेज लवकर बदलत नाही तेव्हा तो सर्किटच्या इलेक्ट्रिकल टाइम स्थिरतेशी संबंधित असतो प्रोफेसरः वेळ स्थिर आणि करंट आणि फ्लक्स आणि प्रवाह यांच्यातील अंतर साधारणपणे आपण असे म्हणू शकता कारण फ्लक्स म्हणजे चुंबकीयतेचे प्रदर्शन आहे आपण प्रत्यक्षात त्यास काल्पनिक प्रमाणात ठेवत आहात हे इंडॅक्टन्स जे चुंबकत्व देखील आहे म्हणूनच आपण सामान्यत Ldi dt ला व्होल्टेज ड्रॉप म्हणून लिहितो जे Ndϕdt च्या बरोबरीचे आहे म्हणूनच आपण लिहितो L N ddt Ni तर इंडक्टन्स म्हणजे प्रत्यक्षात मानव किंवा विद्युत अभियंता यांचे बांधकाम आहे ज्यांना चुंबकीयता आणि विद्युत यांच्यातील संबंध सर्किटच्या रूपात दर्शवायचे आहेत आपण KVL KCL आणि KVLKCL करायचे होते जे आपण करू शकत नाही जोपर्यंत आपण चुंबकीय क्षेत्राचे सर्किट प्रमाण म्हणून प्रतिनिधित्व करत नाही तर प्रत्यक्षात L N dϕ dt बरोबर बरोबरी करण्याद्वारे आपण प्रकट करीत असलेले सर्किट प्रमाण आहे तर फॅराडेचा कायदा बहुधा प्रथम आला आणि मग इंडक्टन्स संदर्भातील प्रेरणा दिली गेली तर इंडक्टन्स म्हणजे मुळात सर्किट पॅरामीटर्समधील मॅग्नेटिझमचे प्रतिनिधित्व आपल्याकडे हे λ असे आहे आपण आधीच सांगितले आहे की dWe id मध्ये कोणताही बदल नाही तर विद्युत उर्जेचे इनपुट अक्षरशः शून्य आहे तुला माझा मुद्दा समजत आहे का आम्हाला खरोखर कोणतेही विद्युत उर्जा इनपुट मिळत नाही तर आता माझ्याकडे दोनच प्रमाणात आहेत एक आहे dWf आणि एक शून्य च्या समान dWm आहे याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे dWm dWf असेल आपल्याकडे क्षेत्रातील उर्जा कमी होत आहे होय अगदी स्पष्टपणे मुळात आपली फील्ड एनर्जी OPQ होती आता मी कदाचित ORQ घेणार आहे तर मी म्हणेन की Wf वर x1 हे OPQ आहे तर x2 वर Wf हे OPQ आहे तर क्षेत्राच्या उर्जेमध्ये माझी कपात होत आहे आणि ही घट म्हणजे क्षेत्रीय उर्जा ही छायांकित क्षेत्र आहे क्षेत्राच्या उर्जेमध्ये हीच घट आहे जे OPR आहे तर हे आलेखाच्या OPR क्षेत्राच्या वास्तविकतेसारखे असले पाहिजे म्हणूनच मी म्हणू शकतो की आपल्याला थोडक्यात माहित आहे जर हालचाली अगदी हळूहळू होत असतील तर सह उर्जेची वाढ ही कामकाजाचे प्रतिनिधित्व करते आणि जर हालचाली वेगवान होत असतील तर क्षेत्राच्या उर्जेमध्ये घट कमी होत आहे जी काम पूर्ण करते यांत्रिक ऊर्जा किंवा कार्य पूर्ण तर मी या प्रकरणात Wf∂x देखील लिहिण्यास सक्षम असावे जिथे मी घेणार आहे अर्थातच Wf∂x हे λ आणि x अर्थातच चे कार्य आहे हे प्रत्यक्षात लॅम्ब्डासह स्थिर स्थिर म्हणून लँबडा असेल Wf∂x Force λ स्थिर म्हणून तर मी पुन्हा या दोन अभिव्यक्ती लिहितो मला ते स्थिर Wfix∂x। i स्थिर Force हे हळू हालचालीसाठी आहे जर मी त्या स्थितीत वेगवान हालचालीचा विचार करत राहिलो तर माझ्याकडे Wf x∂x। λ स्थिर Force विद्यार्थीः जेव्हा लॅम्बडा वेगवान हालचाली प्रकरणात स्थिर राहतो तेव्हा सध्याची घट कशी घडू शकते प्रोफेसर तुम्ही मुळात असे म्हणताय की येथे स्थिर परिस्थितीत लॅम्बडा कायमच सहमत आहे रिलक्टंन्स अनिवार्यपणे कमी होत आहे तर रिलक्टंन्स फ्लक्सने गुणाकार केली जी प्रत्यक्षात कमी होत आहे तर वर्तमान देखील कमी होत आहे नाही का सध्याचे प्रमाण कमी होत आहे i1 हे उच्च मूल्य i2 चे लहान मूल्य आहे हे खूप चांगले आहे ते का वाढावे लॅम्बडा रिलक्टंन्सने गुणाकार रिलक्टंन्स कमी झाली आहे लॅम्बडा तसाच आहे तर रिलक्टंन्सने लॅम्बडा MMF आहे MMF कमी झाला आहे MMF कमी झाला आहे पहिल्या बाबतीत MMF बहुधा जे काही असेल तेच राहिले परंतु येथे MMF खूप स्पष्टपणे कमी झाला आहे तर आपण मुळात पाहिले आहे की आपल्याकडे भाषांतर प्रणालीत विकसित केलेल्या शक्तीबद्दल अभिव्यक्ती आहे आपल्याला जे अभ्यास करायचे आहे ते रोटेशन सिस्टमविषयी आहे कारण आपली सर्व मशीन्स फिरती मशीन्स आहेत आपण शेवटी ते पाहू परंतु त्यापूर्वी आपण λ λ Nϕ Li म्हणून निर्दिष्ट केलेले काहीही आहे तर आपण L स्थिर मानले जर आपण कदाचित एलला कदाचित स्थिर मानले तर एका विशिष्ट टप्प्यावरही ते व्हेरिएबल पारगम्यता असणार नाहीत मग मी थेट λ Nϕ Li चे समतुल्य करू शकतो कारण आपण असे लिहिले N ddt L didt ज्यावरून आपण N ddi L लिहिले हे ddi आपण फक्त असे मानतो कारण आपण असे मानत आहोत की आणि माझे आणि एकमेकांमध्ये एक भिन्न भिन्नता नाही जर मी गृहीत धरले तर त्यांच्यात आरंभिक अर्थ आहे त्यांच्यात सतत रेखीय फरक आहे लेखनापेक्षा ddi थेट Nϕi म्हणून लिहिण्यास सक्षम असावे म्हणून जर मी रेखीय प्रणालीचा विचार करीत असेल तर मी कदाचित या अभिव्यक्तीवर धरुन असावे हे कॅल्क्युलसच्या दृष्टीने लिहीण्यापेक्षा तर आता आपण रेखीय प्रणालीकडे पाहू जिथे आपण Nϕ Li किंवा λ Li मानणार आहोत अशा रेषीय मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्यांनुसार सर्व प्रमाणात पाहू